विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आता चर्चेचा पुढील भाग बजेट आणि अर्थसंकल्पीय नियंत्रण असेल जे कॉर्पोरेटच्या व्यवस्थापनासाठी अतिशय महत्वाचे साधन आहे मागील वर्गांमध्ये आम्ही व्यवस्थापन लेखाची मूलभूत माहिती आणि किंमतीचे पत्रक किंवा किंमतीचे विधान शिकलो आणि त्याबद्दल हे शिकलो की किंमतीचे विधान कसे करावे किंमतीच्या विधानाचे हेतू काय आहे आणि ही माहिती कशी तयार केली जाते खर्चाच्या विधानाद्वारे व्यवस्थापक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतो आता किंमत पत्रकानंतर संबंधित व्यवस्थापन निर्णय घेण्यास महत्त्वाचे साधन म्हणजे बजेट आणि बजेट कंट्रोल अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पीय नियंत्रण हे व्यवसायांच्या कारभारावर पुन्हा नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची साधने आहेत कारण ते योग्य दिशा दाखवतात व एकदा आगाऊ बजेट तयार केल्यावर एक दिशा मिळते पहा व्यवस्थापन लेखामध्ये या विचलनांच्या रूपांमधील अनुमानांची प्रासंगिकता खूप जास्त आहे जर आपण काही ही योजना आखत आहोत तर काही विशिष्ट गोष्टी अंमलात आणण्यासाठी जातो आणि शेवटी आम्ही योजना आणि अंमलात आणलेल्या निकालांची तुलना करतो आणि आपण जे साध्य करू शकलो आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्ही त्यासाठी योजना आखली किंवा आम्ही सक्षम झालो हे पाहतो बरोबर तर जर या प्रकरणात नियोजित लक्ष्य जास्त असेल तर अंमलबजावणी लक्ष्यापेक्षा कमी होते व त्यात फरक असेल तर त्या भिन्नतेस नकारात्मक भिन्नता म्हटले जाईल उदाहरणार्थ आम्ही विक्री कामगिरीबद्दल बोलतो कंपनीचा असा अंदाज आहे की एका महिन्याच्या कालावधीत त्यांना दहा लाख रुपयांची विक्री ठेवावी लागेल म्हणून लक्ष्यित संख्या साध्य करण्यासाठी हे बजेट होते सर्व कार्य संभाव्य काळजी घेतली गेली कंपनीने सर्व शक्य प्रयत्न केले आणि महिन्याच्या शेवटी ते म्हणाले की विक्रीची पातळी काय होती विक्रीचे प्रमाण किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा तर त्यांना हे समजले की प्रत्यक्षात ते दहा लाख रुपये नाही तर ते आठ लाख रुपयेच आहेत जे त्यांना बाजारात विक्री करून बाजारपेठेच्या गरजा भागवू शकतात तर याचा अर्थ 10000 वजा दहा लाख वजा आठ लाख म्हणजे दोन लाख रुपयांचा फरक आहे आणि त्याला नकारात्मक भिन्नता म्हणतात आता नकारात्मक भिन्नता असल्यास हे नकारात्मक भिन्नता का उद्भवली याची कारणे आम्हाला शोधावी लागतील हे नकारात्मक भिन्नता का समोर आली आहे अशी अनेक कारणे असू शकतात जी दहा लाख रुपयांची विक्री साध्य करण्याचे आमचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही हे अशक्य होते म्हणूनच याचा अर्थ असा आहे की आपले लक्ष्य साध्य करता येणार नाही आणि ते वास्तववादी नव्हते दुसरीकडे लक्ष्य साध्य करण्यासारखे वास्तववादी होते परंतु विक्री दलाचे प्रयत्न विपणन कार्यसंघाचे प्रयत्न लक्षणीय नव्हते किंवा कधीकधी बाजारात पर्यायांची उपलब्धता इतर काही कारणांमुळे असू शकते चांगल्या उत्पादनांची कधीतरी उपलब्धता आणि नंतर एकतर अत्यंत स्पर्धात्मक किंमतीवर कदाचित लोक सध्याच्या उत्पादनातून नवीन उत्पादनात बदलू शकतात म्हणून बाजारात नवीन पर्याय असे काहीही शक्य आहे तर आम्हाला हे शोधून काढावे लागेल की उद्दीष्टांचे परिणाम जास्त असतील असे काही नकारात्मक बदल घडले तर वास्तविक कामगिरी त्यापेक्षा कमी असेल तर आपण सावधगिरी बाळगून हे नकारात्मक रूपे का येतील हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हे कसे शक्य आहे प्रथम आपण त्यासाठी योजना आखली पाहिजे प्रथम आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी अर्थसंकल्प तयार करावे लागतील आणि मग आम्ही अंमलबजावणीसाठी जाऊ आणि मग आमच्याकडे दोन्ही निकाल असतील आणि शेवटी फरक मोजू शकतो उदाहरणार्थ येत्या एक महिन्यात 10 लाख किमतीचे बाजारात विक्री करण्याचे लक्ष्य होते आणि आम्ही खरोखर विक्री करू शकू आम्ही लक्ष्य ओलांडू शकू आणि आम्ही बाजारात 12 लाख किमतीची वस्तू विकू शकतो अशा परिस्थितीत आपण पुन्हा तुलना केली तर बजेटमध्ये आणि वास्तविक निकालांमध्ये फरक आहे तर ते एक भिन्नता आहे परंतु अनुकूल भिन्नता आहे किंवा सकारात्मक भिन्नता आहे अजून दोन लाख रुपयांच्या या भिन्न भिन्नतेची कारणे आपल्याला शोधून काढावी लागतील की दहा लाख रुपयांहून अधिक विक्री आम्ही प्रत्यक्षात बारा लाख रुपयांची विक्री केली आहे मग हे लक्ष्य आपण कसे विकू शकू या उद्दीष्ट्यापेक्षा अधिक कसे मिळवता येईल हे कसे शक्य होते आता जरी ती एक अनुकूल भिन्नता आहे परंतु आम्ही एक अनुकूल फरक आहे याबद्दल आनंद वाटू नये म्हणून आपण काळजी करू नये आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे या प्रकरणात अनुकूल भिन्नता नकारात्मक रूपे म्हणून तितकीच शंकास्पद आहे तर पुन्हा विश्लेषण होईल असे कोणतेही कारण असू शकते की लक्ष्य जे काही होते ते बरेच कमी होते लक्ष्यित म्हणून दहा लाख रुपयांची विक्री करणे म्हणजे वास्तववादी नव्हते आमच्याकडे त्यापेक्षा जास्त विक्री करण्याची क्षमता होती त्यामुळे प्रत्यक्षात कामगिरी दहा लाख किंवा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक होते जेणेकरून ते पुढे आले तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आमचे लक्ष्य कमी असते तेव्हा प्रत्यक्ष कामगिरी जास्त दिसून येते म्हणजेच हे आपल्या बजेट प्रक्रियेत काही दोष आहेत तेही दूर केले पाहिजे शेवटी याचा अर्थ बजेट आवश्यक आहे व त्यासाठी आम्हाला रोडमॅप तयार करावा लागेल अजेंडा द्यावा लागेल पुढे जावे लागेल त्या रोडमॅपवर चालणे सुरू करावे लागेल आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि अर्थसंकल्पीय नियंत्रण असणे आवश्यक आहे अगदी अचूक किंवा साध्य करण्याच्या उद्दीष्टांच्या अगदी जवळ असे म्हणा जेणेकरून नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारच्या रूपे योग्यपणे टाळता येतील दोन्ही प्रकारचे रूपे टाळता येऊ शकतात हा येथे महत्त्वाचा प्रश्न आहे तर मग त्या रूपांचे विश्लेषण करावे लागेल परंतु येथे खूप महत्वाचा प्रश्न आहे की त्या रूपांचे विश्लेषण करणे सर्व वेळा आवश्यक आहे काय नाही मी म्हणेन की आपल्याला थोडासा थ्रेशोल्ड लेबल स्थापित करावा लागेल असे म्हणा की जर बदल 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर होय आम्ही विश्लेषणासाठी जाऊ आणि जर हे 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुम्ही विश्लेषण करणार नाही कारण अशा प्रकारच्या बदल घडण्याची अपेक्षा आहे जर हे 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर आम्ही एक कारण आणि परिणाम संबंध प्रस्थापित करू ज्याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरुन लक्ष्यातील या प्रकारचे विचलन आणि प्रत्यक्ष कामगिरी पुन्हा कधीही दिसू नये आता मी असे का म्हणत आहे की जर ते 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ते दुर्लक्षित आहे व्यवस्थापनाचा मूलभूत नियम आहे की खर्च आणि लाभ विश्लेषणात जर फरक 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर आपण या भिन्नतेचे विश्लेषण करणे सुरू केले आणि या विश्लेषणापासून आम्हाला जे काही फायदे मिळू शकतात किंवा त्यातून कोणते फायदे मिळू शकतात या भिन्नतेची कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्यास या विश्लेषणाच्या किंमतीची किंमत कितीतरी पटीने वाढेल म्हणून आम्ही नेहमीच त्या दृष्टीने विचार करतो की प्रक्रियेत आपण घेत असलेल्या कोणत्याही कृती किंमतीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि जर असे दिसून आले की जर बदल 10 टक्क्यांपेक्षा जास्त असतील तर मग ठीक आहे 10 टक्क्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आम्ही विश्लेषण करणार नाही आम्ही अंदाजपत्रक आणि वास्तविक प्रक्रियेच्या दरम्यान या प्रकारच्या विचलनाची अपेक्षा केली आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विश्लेषणाची आवश्यकता नाही हे योग्य आहे का तर आता आपण येथे बिंदूनिहाय विश्लेषण करून अर्थसंकल्पीय प्रक्रियेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे आणि कोणत्याही संस्थेतील व्यवस्थापकांद्वारे प्रभावी निर्णय घेण्यास ते कशा प्रकारे सुविधा देतात हे तपशीलवारपणे समजून घेऊया आता हा प्रश्न असा आहे की कॉर्पोरेट्स बजेट बजेट का करतात अर्थसंकल्प का आवश्यक आहे हे एक प्रभावी आणि उपयुक्त साधन कसे आहे आपण असे म्हणू शकतो की हे बजेट आहे आम्ही बजेट बनवत आहोत आणि बजेट सोयीस्कर कसे आहे अर्थसंकल्प कोणत्या प्रकारची उद्दीष्टे सुलभ करीत आहे हे आहे तरी काय मुळात हा एक रोडमॅप आहे आम्ही आता रोडमॅप तयार केला आहे आम्ही लक्ष्य आणि उद्दीष्टे निर्धारित केली आहेत आम्हाला यावरुन पुढे जायचे आहे कारण एकदा रस्ता ठरल्यानंतर मार्ग निश्चित झाला की दिशा निश्चित झाली की मग त्यावर चालणे सोपे आहे आणि असे काय घडते की एकदा अर्थसंकल्प आधीपासूनच लागू झाला की ते संस्थेतील प्रत्येकजणास माहिती देते म्हणजेच वरच्या स्तरापासून ते निम्न स्तरावरील कामगारापर्यंत त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे संघटनेत त्यांना काय करावे लागेल त्यांचे योगदान काय आहे त्यांच्या अपेक्षित जबाबदारी आणि कर्तव्ये काय आहेत कारण ते बजेट इन्स्ट्रुमेंट म्हणजे सर्व स्तरातील सर्व लोक सर्व प्रकारच्या क्रियाकलापांद्वारे संवाद साधतात तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येकासाठी हे खूप सोपे आहे उपयुक्त आहे म्हणूनच असे म्हणतात की बजेट प्रक्रिया ही एक प्रकारचा रोडमॅप आहे जी संस्थांचे ध्येय आणि उद्दीष्टे सुलभ करते तर या प्रकरणात आम्ही येथे महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी बोलतो जे बजेटचे फायदे आहेत मी तुम्हाला आधीच येथे काय सांगितले आहे जर आपण दिलेल्या मुद्द्यांकडे लक्ष दिले तर ते व्यवस्थापकांना पुढील विचार करण्यास भाग पाडते ते काय करणार आहेत जे त्यांना काय करण्यास भाग पाडत आहे ते कसे करणार आहेत एक विशिष्ट क्रिया कोण करणार आहे काय करणे आवश्यक आहे म्हणून हे सर्व काही पूर्वनिर्धारित ठरविले जाते व्यवस्थापक त्यांच्या प्रयत्नांचे समन्वय साधतात कारण आता संघटनेत सर्वांना त्यांची भूमिका माहित आहे आणि येत्या येणाऱ्या महिन्यांमध्ये दिलेल्या वेळेमध्ये व बजेटमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून काय अपेक्षित आहे व त्यांची भूमिका कळवित आहे म्हणून प्रत्येकाला हे माहित आहे की त्यांचे कर्तव्य काय आहे त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत येत्या एका महिन्यात त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे तर त्या प्रकरणात ते संयोजक म्हणूनच राहतात ते एकमेकांशी जोडलेले राहतात आणि एकदा सर्वांचा समन्वय झाल्यावर एकदा प्रत्येकजण जोडला गेला तर हे फार चांगले आहे की संघटनात्मक उद्दीष्ट साध्य होईल बरोबर तर तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे फायदा निश्चित करणे ही कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वोत्तम चौकट आहे हा अर्थसंकल्पातील एक महत्वाचा मुद्दा आहे एखाद्याच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करायचे असल्यास तेथे काही उंबरठा असावा काही लक्ष्य पातळी असावी तेथे काही बजेट असले पाहिजे जर ते शक्य असेल तर जर आपण रस्ता आधीच तयार केला असेल तर व्यवसायातील वेगवेगळ्या गटांना आधीच लक्ष्य केले असेल आणि आता त्यांना हे देखील ठाऊक असेल की दिलेल्या कालावधीनंतर त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे त्याचे मूल्यांकन कसे केले जाईल तर त्यांना काय अपेक्षित आहे हे माहित आहे ज्याअर्थी त्यांना काय करावे हे माहित आहे कसे करायचे म्हणजेच अशा परिस्थितीत वरच्या स्तरावर काम करणार्या वरिष्ठांकडून निश्चित अपेक्षा केली जाणे आवश्यक असते अशा प्रकारे व्यवस्थापन निर्णय प्रक्रिया अगदीच सोपे आणि उपयुक्त बनते आणि आपण त्यास सोयीस्कर म्हणून शकतो आता आपण बजेटच्या प्रकारांबद्दल बोलू आम्ही कोणत्या प्रकारचे बजेट तयार केले तुम्ही ऐकले असेलच की अर्थसंकल्प म्हणजे फक्त एक कागदोपत्री दस्तऐवज आहे ज्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात भविष्यातील कामांचा अर्थ ठरविण्यास मदत होते आणि अर्थसंकल्प म्हणजे फक्त अंदाजपत्रक परंतु येथे मी आपल्याशी चर्चा करेन की या विषयामध्ये आवश्यक असलेल्या चर्चेनुसार किंवा या विषयामध्ये आवश्यक असलेल्या आवश्यकतेनुसार किंवा व्यवस्थापकीय लेखाच्या व्यवस्थापनावरील या प्रासंगिकतेनुसार आम्ही एकूण बजेटचे विभाजन पाच वेगवेगळ्या अर्थसंकल्पात करतो स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे खूप लांब पल्ल्याची योजना लांब पल्ल्याच्या योजनेचा अर्थ असा की त्यात पाच ते दहा वर्षांचा कालावधी असतो मग भांडवल अंदाजपत्रक म्हणजे फर्ममध्ये निश्चित मालमत्ता तयार करणे किंवा फर्ममध्ये दीर्घावधी मालमत्ता सांगायची संस्था तयार करण्यासाठी आम्हाला किती जमीन आवश्यक आहे किती प्लांट बिल्डिंग मशीनरी मालमत्ता निश्चित करणे प्रत्येक गोष्टीचे योग्य नियोजन करावे लागेल कारण आम्ही आमच्या कंपनीकडून किती उत्पादन स्वीकारत आहोत किंवा दिलेल्या कालावधीत दिलेल्या उत्पादन प्रक्रियेपासून आम्ही किती उत्पादन स्वीकारत आहोत यावर अवलंबून आहे आणि जर ते साध्य करावयाचे असेल तर आमच्याकडे कमीतकमी प्लांट क्षमता किती असावी त्यामुळे सुविधा निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे निश्चित मालमत्ता दीर्घकालीन मालमत्ता असणे आवश्यक आहे म्हणून भांडवल अर्थसंकल्पात संस्थांमध्ये दीर्घकालीन निश्चित मालमत्ता संपादन करणे आणि त्यानुसार ती मालमत्ता संपादन करण्यासाठी आर्थिक संसाधनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते मुख्य अर्थसंकल्प म्हणजे असे अर्थसंकल्प जे विशिष्ट कालावधीसाठी असते जे जास्तीत जास्त एक वर्ष असेल ते सहा महिने असू शकते ते तीन महिन्यांसाठी असू शकते ते एका महिन्यासाठीदेखील असू शकते आपण याला मास्टर बजेट का म्हणतो कारण यात सर्व काही समाविष्ट आहे त्यात आपण किती उत्पादन करणार आहोत हे ऑपरेटिंग बजेटमध्ये समाविष्ट आहे आधीपासूनच किती सामग्री गोदामात उपलब्ध आहे जत्रा आपण उपयोग करणार आहोत दिलेल्या अंतिम आउटपुटचे उत्पादन तयार करण्यासाठी कुठून कच्चा माल येईल तेथे किती कच्चा माल असणे आवश्यक आहे ऑपरेटिंग खर्च किती असेल आपल्याकडे एकूण कार्यकारी अर्थसंकल्प एकूण उत्पादन बजेट पूर्वनिर्धारित करून ठेवावे लागेल आता एकदा तुम्ही फर्ममध्ये ऑपरेशन्ससाठी गेल्यानंतर त्या स्वयंचलितपणे ती आर्थिक निकालांमध्ये भाषांतरित होते आणि आर्थिक परिणाम निश्चित कालावधीसाठी दिलेल्या व्यवसायातुन नफा किंवा तोटा होण्याच्या दृष्टीने असू शकतात आणि त्या क्रियांचा परिणाम जे फर्मच्या आर्थिक कामगिरीवर करतात तर आम्ही त्याला एक मास्टर बजेट म्हणतो कारण त्यात बजेट ऑपरेटिंग बजेट तसेच वित्तीय बजेट या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे ऑपरेटिंग बजेटचा शेवट नफा आणि तोटा खाते किंवा उत्पन्न विवरण तयार करुन होते तर आम्हाला हे समजते की ऑपरेशन अंतर्गत संस्था जेव्हा फर्मची कामगिरी कशी होती आणि कालावधीच्या शेवटी आम्हाला नफा किंवा तोटा झाला आहे काय आणि आर्थिक बजेटच्या बाबतीत आम्ही केवळ दोन गोष्टींबद्दल चर्चा करतो जे आपण रोख बजेट तयार करतो आणि नंतर आम्ही बजेट बॅलन्सिंग बजेट शीट तयार करतो म्हणून आर्थिक बजेटच्या शेवटी अर्थसंकल्पीय बॅलन्स शीट तयार करणे आवश्यक आहे ऑपरेटिंग बजेटच्या शेवटी अर्थसंकल्पित नफा आणि तोटा खाते तयार करावी लागते या दोघांच्या दरम्यान आम्ही आणखी एक आर्थिक विधान तयार करतो ज्यास रोख बजेट म्हटले जाते बरोबर तर याचा अर्थ असा की आम्ही त्याला एक मास्टर बजेट म्हणून का म्हणतो कारण ते सर्वात व्यापक बजेट आहे धोरणात्मक योजनेत आम्ही दीर्घ मुदतीचा निर्णय घेतो दीर्घ कालावधीच्या योजनांनुसार अत्यंत दीर्घकालीन उद्दीष्टे पाच ते दहा वर्षांवर येतात आणि भांडवल अंदाजपत्रक फर्ममधील निश्चित मालमत्ता संपादन करण्याच्या संदर्भात असतात मास्टर बजेटमध्ये दिलेल्या कालावधीतील एकूण कामगिरी ऑपरेटिंग बजेट आर्थिक बजेट रोख बजेट यांचा समावेश असतो जेणेकरुन आम्ही त्यास मास्टर बजेट आणि नंतर सतत बजेट असे म्हणतो तर मी म्हणू शकतो उदाहरणार्थ बजेटसाठीची आपली वेळ 3 महिने आहे आमची वेळ म्हणजे तीन महिन्यांचा अर्थसंकल्प आहे आणि त्या तीन महिन्यांत तुम्ही एकदाही असे म्हणू शकत नाही की एकदा तीन महिन्यांसाठी अर्थसंकल्प तयार केला आहे म्हणून मी आता मागे वळून पाहू शकणार नाही आणि मी त्याची अंमलबजावणी सुरू करेन तीन महिने उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पुन्हा त्या दोन उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला वेळ क्षितिजे कमी करावा लागेल आता आपण प्रत्येक आठवड्यासाठी योजना सुरू कराल बरोबर या आठवड्यात किती उत्पादन होणार आहे या तीन महिन्यांच्या मास्टर बजेटचे सब बजेट कितीआहे बाजारात किती विक्री होईल परिचालन खर्च किती अपेक्षित आहे किती कच्चा माल आवश्यक आहे आणि विक्री कशी होईल जेणेकरुन जेव्हा आपण मोठ्या बजेटचे लक्ष्य लक्ष्यित करता तेव्हा तीन महिने किंवा सहा महिने किंवा एक वर्षासाठी नियमित अर्थसंकल्पित उप बजेट प्रक्रिया नंतर त्याला ज्याला म्हणतात त्यास सतत अर्थसंकल्प प्रणाली म्हणून संबोधले जाते मुख्य अर्थसंकल्पात ठरविलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला सतत अर्थसंकल्पीय यंत्रणेची आवश्यकता असते आणि जर आपण सतत अर्थसंकल्पासाठी जात असाल व आपण वेळ कमी करत असाल तर सतत बजेटसाठी किमान वेळ एक आठवडा असेल आपल्याकडे एक पंधरवडा देखील असू शकतो किंवा आपल्याकडे मासिक बजेटदेखील असू शकते म्हणून तीन महिन्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण पुन्हा मासिक अर्थसंकल्पात जा आणि नंतर तीन महिन्यांच्या शेवटी आपण शोधू शकता की आम्ही ते लक्ष्य प्राप्त करण्यास सक्षम आहोत की नाही येथे काय लिहिले आहे ही धोरणात्मक योजना आहे सर्वात अग्रेसर दिसणारा अर्थसंकल्प म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन जी संपूर्ण उद्दिष्टे ठरवते आणि संस्थेची उद्दीष्टे म्हणजे जेव्हा आपण प्रथमच कंपनी सेट अप करता आपण एक स्वतंत्र उद्योजक म्हणून प्रारंभ करा किंवा दोन मित्र एकत्र सामील होऊ शकतात तीन मित्र एकत्र सामील होऊ शकतात आणि नंतर त्या संस्थेस काही स्तरावर नेण्याची इच्छा असते म्हणून आपण एक स्वप्नवत बनले पाहिजे की प्रारंभ होण्यापासून जिथे आपण अंत करणार आहात उदाहरणार्थ इन्फोसिस जेव्हा सात लोकांनी मिळून सुरु केलं होतं त्यावेळी ते अगदी लहान पातळीवर होते परंतु त्यावेळी त्यांनी निश्चित केले असेल आम्हाला आपली कार्ये अगदी छोट्या स्तरावरुन सुरू करायची आहेत आणि पुढील पंधरा वीस तीस वर्षांत एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी बनवायची आहे अशी आमची योजना आहे तरआपण ज्या बाजारात प्रारंभ करू इच्छिता त्या बाजारात सर्व घटकांवर लक्ष ठेवून ही एक योजनाबद्ध रणनीती आखली जाते आपण कोठे सुरू करू इच्छिताकुठे तुम्हाला समाप्त करायचे आहेपंधरा वीस तीस वर्षांच्या कालावधीत कुठे आपल्याला ही संस्था न्यायची आहे ज्या कंपन्या आज ट्रान्झॅशनल कंपन्या आहेत बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत एकेदिवशी एक पुरुष संघटना म्हणून त्यांची सुरुवात झाली होती परंतु आज त्या स्तरावर पोचले आहेत जेथे आपण त्यांना जागतिक कंपन्या ट्रान्झॅशनल कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून ओळखतो तर कोणीतरी कदाचित ते शंभर वर्षांपूर्वीच किंवा पन्नास वर्षांपूर्वीच सुरू केलेले असू शकते किंवा तशाच प्रकारे काहीतरी केले असेल उदाहरणार्थ आता तुम्ही पतंजलीबद्दल चर्चा करा जेव्हा बाबा रामदेव यांनी व्यवसाय सुरू केले किंवा व्यवसायात प्रवेश केला तेव्हा ते अगदी लहान स्तरावर होते परंतु काहीच वर्षांत हि कंपनी कदाचित मागील 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत असू शकते ही संघटना दहा हजार कोटींचा गट बनली आणि आता ते जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आहेत प्रत्येक ग्राहक कार्यात औषधांमध्ये इत्यादी ते असे म्हणतात की आता ते कापडात आणि इतर बर्याच क्षेत्रात येण्याची योजना आखत आहेत प्रारंभीच्या प्रवर्तकांची ही दूरदृष्टी आहे बाबा रामदेव यांच्यात असा दृष्टिकोन असू शकेल की मला अशी एखादी संघटना तयार करायची आहे जी स्पर्धा सक्षम असेल जी एचयूएल सारख्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा नेस्ले किंवा इतर कंपन्यांना स्पर्धा देऊ शकेल आणि आम्ही देखील एक कंपनी तयार करू जी स्वदेशी भारतीय कंपनी म्हणून ज्ञात असेल आणि पुढील पाच वर्षांच्या कालावधीत आम्ही त्या कंपनीला राष्ट्रीय कंपनी म्हणून रुपांतरित करू आणि कदाचित ही आंतरराष्ट्रीय कंपनी बनू शकेल किंवा बहुराष्ट्रीय कंपनी असू शकेल उदाहरणार्थ आपण निरमा उत्पादने असलेल्या दुसर्या कंपनीबद्दल बोलु निरमा इंडिया लिमिटेड आता करसनभाई पटेल यांनी 1982 मध्ये एक पुरुष संस्था म्हणून सुरुवात केली होती त्यांनी अगदी लहान स्तरावर आपली ऑपरेशन्स सुरू केली त्यांनी घरातच वॉशिंग पावडर बनवण्यास सुरुवात केली आणि मग जेव्हा संकल्पना व्यवहार्य होती त्यांनी सुरुवात केली उत्पादन लोकांना मान्य होते तेव्हा ते वाढू लागले आणि आज तुम्ही म्हणू शकता की निरमा किमान एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे निरमाची फक्त भारतात उत्पादन सुविधा आहे परंतु त्यांची उत्पादने भारताबाहेरही आढळतात आणि आता पहा एक व्यक्ती ज्याने 1982 मध्ये एकल मालकी म्हणून ही संस्था सुरू केली आज सांगा की आमच्याकडे किती वर्षे आहेत 36 वर्षांचा कालावधीत हि कंपनी प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे भौगोलिकदृष्ट्या ही एक व्यापक संघटना बनली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी विविधता आणली आहे ते ग्राहक क्षेत्रात आहेतते शिक्षण क्षेत्रात आहेत तर आता ते इतर क्षेत्रातही आहेत तर ही एक दृष्टी आहे म्हणून धोरणात्मक योजनेमुळे हे शक्य होते की तुम्हाला पुढील पंधरा वीस तीस वर्षांत जे लक्ष्य साध्य करायचे आहे ते आधीच निश्चित करावे लागेल बरोबर त्याचप्रमाणे आम्ही लांब पल्ल्याच्या योजनेबद्दल बोलतो तर सर्व काही जवळजवळ धोरणात्मक योजनेसारखेच असते परंतु येथे वेळ साधारणपणे पाच ते दहा वर्षांच्या दरम्यान असते आहे तिथे राहा कारण आपण पोहोचू शकत नाही म्हणू इच्छित लक्ष्य एका रेषेत म्हणजे एका रेषेखाली साध्य करा जे आपण 30 वर्षांत साध्य करू इच्छिता त्यानंतर आपणास उप नियोजन प्रक्रिया प्रारंभ करणे आवश्यक आहे तर मग धोरणात्मक योजना दीर्घकालीन योजनांमध्ये मोडली गेली पाहिजे आणि दीर्घकालीन योजना म्हणजे तुम्ही दहा वर्षापेक्षा पाच वर्षांची योजना करा पुढील दहा वर्षांसाठी सात किंवा आठ वर्षे असू शकतात किंवा नंतर पुढील दहा वर्षे असू शकतात जेणेकरून पुढच्या तीस वर्षांत आपल्याला जिथे वर जायचे आहे जे इच्छित आहे तेथे आपण पोहोचू शकतो मग भांडवल अंदाजपत्रकः लांब पल्ल्याच्या योजनांचे भांडवल अंदाजपत्रकासह समन्वय केले जाते ज्यात सुविधा उपकरणे नवीन उत्पादने आणि इतर दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी नियोजित खर्चाचा तपशील असतो मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की भांडवल अर्थसंकल्प म्हणजे निश्चित सुविधा किंवा निश्चित मालमत्ता दीर्घकालीन मालमत्ता मिळवण्याची योजना बनविणे जे आपल्या दीर्घ योजना किंवा धोरणात्मक योजना साध्य करण्यात आम्हाला मदत करू शकते आपल्याकडे मर्यादित स्त्रोत निधी असल्यामुळे वित्त प्रत्येक व्यवसायासाठी व्यवसाय संघटनेत नेहमीच मर्यादित असतो हे निश्चित मालमत्तेच्या संचाच्या समूहामध्ये कसे वितरित करावे लागेल आम्हाला किती जमीन घ्यायची आहे आम्हाला किती इमारत बांधायची आहे आपल्याकडे यंत्रसंच मशीनरी आणि इतर गोष्टी किती आहेत किंवा आम्हाला इमारत बांधायची असेल की जमीन घ्यायची आहे किंवा एखादी इमारत भाड्याने घ्यायची आहे म्हणून आता जमीन अधिग्रहित होईल आम्ही फक्त इमारत भाड्याने घेत आहोत आम्ही काही मशीन आणि इतर उपकरणे ठेवू आणि उत्पादन प्रक्रिया सुरू करू नंतर जेव्हा आपण त्या परिस्थितीत एका पातळीवर येऊ तेव्हा आपण आपल्या स्वत च्या इमारती किंवा आपल्या स्वत च्या कारखान्याकडे जाऊ परंतु सुरुवातीला आम्हाला हे पाहिजे नसते कारण गुंतवणूक मर्यादित आहे म्हणून आम्हाला ती जमीन आणि इमारतीतील गुंतवणूक टाळायची आहे म्हणून थेट आपण एखादी इमारत भाड्याने घेऊ आणि मग आपण तिथे यंत्रसामग्री बसवू आणि तेथे उत्पादन आणि तेथील कार्यवाही सुरू करू बरोबर तर ही एक लांब पल्ल्याची योजना आहे जी म्हणतात की धोरणात्मक योजना साध्य करण्यासाठी पुढील स्तराची योजना आहे आम्ही त्यास पाच ते दहा वर्षांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागतो आणि त्यांना लांब पल्ल्याच्या योजना म्हणून संबोधले जाते आता आम्ही मास्टर बजेटमध्ये येऊ येथे स्पष्टपणे मास्टर बजेट म्हणजे काय ते लिहिलेले आहे संस्थेच्या सर्व उपक्रमाच्या नियोजित क्रियांचा सारांश आता हे सबयुनिट्स काय आहेत ते भिन्न विभाग आहेत आम्ही प्रत्येक विभागासाठी अर्थसंकल्प तयार करतो आम्ही प्रत्येक विभागासाठी अर्थसंकल्प तयार करतो आणि जेव्हा आपण ते सर्व एकत्र ठेवतो तेव्हा ते सर्वसमावेशक दस्तऐवज बनते बरोबर भारत सरकार अर्थसंकल्प तयार करताच एकूणच देशाचे अर्थसंकल्प वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी तयार केले जाते आपण शिक्षणावर किती खर्च करणार आहोत खते तयार करण्यावर आपण किती खर्च करणार आहोत कोळशासाठी स्टीलसाठी सेवाक्षेत्रात किती गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा आपण त्यांना एकत्र ठेवता तेव्हा ते बजेटचे साधन किंवा बजेट दस्तऐवज बनते त्याचप्रमाणे कंपनीमध्ये कॉर्पोरेट स्तरावरदेखील आम्ही वेगवेगळ्या उप भागासाठी योजना आखत आहोत आणि ही उप क्षेत्रे म्हणजे असे म्हणतात की आम्ही विक्री अंदाजपत्रक तयार करतो आम्ही उत्पादन बजेट तयार करतो आम्ही वितरण बजेट तयार करतो आणि आम्ही आर्थिक बजेट तयार करतो आणि जेव्हा आपण हे चारही बजेट एकत्र ठेवता तेव्हा ते मास्टर बजेट ठरते तर विक्री आणि उत्पादन बजेटमध्ये ते ऑपरेटिंग बजेटचा भाग आहेत जेव्हा आपण बाजारामध्ये विक्री करीत असता आणि आपण ती विक्री करण्यासाठी गुंतवणूक करीत असता तेव्हा आपणास काही खर्च परिचालन खर्च वगैरा उद्भवतात मग आपण नफा आणि तोटा खाते ठेवता आपण सर्व विक्री क्रेडिट बाजूस सर्व खर्च डेबिट बाजूस ठेवतो आणि जेव्हा दोघांमधील फरकांची तुलना करता गणना केल्यावर तुम्ही करापूर्वीच्या निव्वळ नफ्यावर पोहोचता कर घटकाची गणना केल्यानंतर आपण करानंतर च्या निव्वळ नफ्यावर पोहोचता तर ऑपरेटिंग अर्थसंकल्पातील हा निकाल आहे जे अंदाजावर आधारित आहे विक्री आणि निर्मितीची वितरणासह योजना आहे आणि मग दुसरे बजेट आहे विक्रीची ती पातळी गाठणे उत्पादन सुविधा मध्ये दिलेल्या स्तरावरील गुंतवणूकीसाठी जाणे कारण कामगारांना देय देण्यासाठी कच्चा माल संपादन करण्यासाठी इतर वितरण खर्च प्रशासकीय खर्चाची भरपाई करण्यासाठी आपणास निधी आवश्यक आहे ऑपरेटिंग बजेट सुलभ करण्यासाठी आम्हाला किती निधीची आवश्यकता आहे त्या कारणास्तव आम्हाला आर्थिक बजेट तयार करण्यासाठी जावे लागेल तर हे उप बजेट विक्री बजेट उत्पादन बजेट वितरण बजेट आणि वित्त बजेट पुन्हा एकत्र ठेवल्यास ते मुख्य अर्थसंकल्प ठरते आता पुन्हा मुख्य बजेट मी तुम्हाला सांगितले ऑपरेटिंग बजेट आणि वित्तीय बजेटयात दोन व्यापक घटक आहेत ऑपरेटिंग बजेटमध्ये विक्री बजेट उत्पादन बजेट वितरण बजेट यांचा समावेश आहे आर्थिक बजेट हे आर्थिक बजेट आहे म्हणून आर्थिक अंदाजपत्रकाचे घटक रोख प्रवाह स्टेटमेन्ट आणि नंतर शिल्लक पत्रक असे दोन विधान तयार करणे आहे बरोबर ऑपरेटिंग बजेट म्हणजे आम्ही विक्री अंदाजपत्रकासह प्रारंभ करतो आणि विक्रीची ती पातळी गाठण्यासाठी किती उत्पादन आवश्यक आहे आणि त्या लागणार्या उत्पादनाचे ते स्तर कसे साध्य करावे आता आपण मास्टर बजेटच्या घटकांबद्दल बोलू मुळात हे ऑपरेटिंग बजेटचे घटक आहेत तर ऑपरेटिंग बजेटसाठी तयार केलेले उप बजेट म्हणजे काय ऑपरेट बजेटसाठी कोणती उप बजेट तयार करावी लागतील ते काही बजेट आता तुम्हाला दिलेले आहेत विक्री बजेट खरेदी बजेट वस्तूंनी विक्री केलेल्या बजेटची किंमत ऑपरेटिंग खर्च अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्पित उत्पन्न विवरणपत्र आम्ही विक्री बजेटपासून प्रारंभ करीत आहोत जे इन्व्हेंटरी बजेटद्वारे समर्थित खरेदी केलेल्या अर्थसंकल्प चांगल्या विक्री विक्री बजेटची किंमत ऑपरेटिंग खर्च बजेट आणि शेवटी निव्वळ निकाल म्हणजे बजेटचे उत्पन्न विवरणपत्र बजेट नफा आणि तोटा खाते तयार करते या दिवसांच्या क्षितिजाच्या शेवटी आपण वास्तविक नफा आणि तोटा खाते तयार करण्यापूर्वी आम्ही केवळ मासिक आर्थिक स्टेटमेन्ट्स तयार करत नाही माफ करा वार्षिक वित्तीय स्टेटमेन्ट आम्ही त्रैमासिक वित्तीय स्टेटमेन्ट देखील तयार करतो हे आम्हाला प्रत्येक तीन महिन्यांनंतर माहित आहे की आपली नफा तोटा परिस्थिती काय आहे आपली आर्थिक स्थिती म्हणजे फर्मची आर्थिक स्थिती आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत का जेणेकरून वर्षाच्या शेवटी आमच्याकडे चार बाबींची माहिती आहे की आम्ही हे स्थापित करू इच्छितो की आम्ही या वर्षासाठी उद्दीष्ट साध्य करू शकलो आहोत ज्या वर्षी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि आम्ही ती उद्दीष्टे साध्य करू इच्छित आहोत तर विशेषत कार्यकारी अर्थसंकल्पात मास्टर बजेटमध्ये आम्ही विक्री बजेटपासून सुरुवात करतो आम्ही विक्री बजेटपासून सुरुवात करतो विक्री फोरकास्टिंग आम्हाला बर्याच घटकांवर अवलंबून विक्रीचा अंदाज लावावा लागेल मागील महिने मागील तिमाहीत विक्री बाजाराची परिस्थिती बाजारातील विविध स्पर्धकांचे अस्तित्व कच्च्या मालासारख्या विविध साधनांची उपलब्धता आणि इतर खर्च यांच्या आधारे एक विस्तृत दस्तऐवज तयार करणे आणि अंदाजानुसार विक्रीच्या आधारावर फोरकास्टिंग केली जाते तुमच्या मनात जर विक्रीसाठी असलेली माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की आता मला किती उत्पादन करावे लागेल तर आम्ही पहिल्यांदा विक्री अंदाजपत्रक तयार करू की तीन महिन्यात आपल्याला किती विक्री करावी लागेल पुढच्या तीन महिन्यांचा कालावधी आणि त्यानंतर आम्ही बॅकट्रॅकिंगला जाऊ आता बॅकट्रॅकिंगमध्ये एकदा विक्रीचे बजेट एका ठिकाणी आले तर बॅकट्रॅकिंगची आवश्यकता आहे आता आपण उत्पादन बजेट तयार करा तर उत्पादन बजेटच्या बाबतीत आम्ही यादीचे बजेट पाहू यादीचे बजेट म्हणजे कच्चा माल आमच्याकडे आधीपासून गोडाऊनमध्ये किती कच्चा माल आहे आणि किती कच्चा माल खरेदी करणे आवश्यक आहे तर एकूण यादीची आवश्यकता म्हणजे एकूण कच्च्या मालाची गरज आम्हाला यादी बजेट तयार करावे लागेल हे शक्य आहे की भूतकाळात खरेदी केलेली कोणतीही सामग्री आम्ही ती पूर्णपणे वापरली नाही त्यातील काही भाग शिल्लक आहे आणि तो पुढील तिमाहीत किंवा कदाचित पुढील 6 महिन्यांत किंवा पुढच्या वर्षी वापरला जाईल तर प्रथम आपण हे पाहू की आपल्याकडे यादी किती उपलब्ध आहे कदाचित आपण कदाचित येत्या तिमाहीत उत्पादनाच्या तीन हजार युनिट्समध्ये विक्री करू इच्छित असाल आमच्याकडे असलेल्या उत्पादनांच्या त्या तीन हजार युनिट्ससाठी आम्ही आधीच इन्व्हेंटरी समायोजित केली आहे 500 युनिट आधीच आमच्याकडे गोदामात आहेत आणि काही कच्चा माल आमच्याकडे गो डाऊनमध्येही उपलब्ध आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण आता याची व्यवस्था करावी लागेल उर्वरित 2500 युनिट्सचे कच्चे माल तसेच उत्पादन इन्व्हेंटरी यादीची यादी जाणून घेण्यामुळे यादी किती इन्व्हेंटरी आधीपासून आहे त्या त्रैमासिक प्रश्नाच्या शेवटीसुद्धा किती यादी ठेवू इच्छितो शेवटी आपण ठरवावे की सध्याच्या काळासाठी काय आवश्यक आहे जर हे आमच्याकडे उपलब्ध असेल तर हे खरेदी करण्याची आवश्यकता नाही परंतु जर आम्हाला खरेदीसाठी जायचे असेल तर आम्ही खरेदीचे अंदाजपत्रक पर्यंत आलो आहोत किती खरेदी आवश्यक आहे आणि कधी खरेदी केल्या जातील आपल्याला असा विचार करावा लागेल की खरेदी करणे आवश्यक आहे आणि म्हणजे कोणते साहित्य गरजेचे आहे जसे सहाय्यक खर्चाच्या बाबतीत पाणी लुब्रिकँटस विद्युत या सर्व गोष्टी आवश्यक आहेत किंवा याचा अर्थ ऑपरेटिंग खर्च म्हणजे वीज खर्च पाणी खर्च किंवा इतर खर्च या सर्व गोष्टींचा समावेश आहे परंतु खरेदी अर्थसंकल्पात आम्ही फक्त कच्च्या मालाच्या खरेदीबद्दल बोलतो आणि त्यानंतर पुढच्या चरणात आपण त्यापर्यंत जाऊ विक्री केलेल्या वस्तूंच्या किंमतीची गणना करत आहे परंतु विक्री केलेल्या वस्तूंची किंमत यादी आणि खरेदी बजेटनंतर एकदा मोजता येऊ शकते आम्ही ऑपरेटिंग खर्च बजेट तयार करतो याचा अर्थ उत्पादनासाठी आवश्यक असलेली यादी नाही तर आपल्याला इतर ऑपरेटिंग खर्चाची देखील आवश्यकता आहे किती श्रम लागेल फॅक्टरी ओव्हरहेड्स किती जातील तेल काढणे ग्रीसिंग आणि इतर प्रकारच्या इनपुट किती आवश्यक आहेत त्यांना ऑपरेटिंग खर्च म्हणून संबोधले जाते या एकूण पैकी सामान्य खर्च इतर प्रशासकीय खर्चासारख्या पगाराचा निश्चित खर्च किती असेल फिक्स ऑपरेटिंग खर्च किती आहे चल परिचालन खर्च किती आणि त्या खर्चासाठी निधीची व्यवस्था कशी करावी आम्हाला ऑपरेटिंग खर्चाचे बजेट तयार करावे लागेल म्हणून एकदा खरेदी कच्चा माल आणि ऑपरेटिंग खर्चासाठी अंदाजपत्रक आल्यावर आपण या सर्व गोष्टी एकत्रित केल्या आणि शेवटी आपल्याला माहित आहे की आपण किती विक्री करणार आहोत त्या विक्रीसाठी किती गुंतवणूक करायची आम्ही म्हणत आहोत आणि जेव्हा आपण या सर्व गोष्टी नफा आणि तोटा खात्यात ठेवता तेव्हा हे आपल्या अशा विधानाला नफा आणि तोटा खाते असे म्हणतात आता उदाहरणार्थ आम्ही एक ऑपरेटिंग बजेट तयार करत आहोत तर मी ऑपरेटिंग बजेटमध्ये सांगत आहे की त्यांनी बजेटपासून सुरुवात केली आहे येथे असे म्हटले आहे की आपण नफा आणि तोटा खाते म्हणू शकता की ते बजेट नफा आणि तोटा खाते आहे तर तुम्ही येथे काय कराल ही डेबिट बाजू आहे ही पत बाजू आहे ही माहिती आहे ही माहिती आहे म्हणून आम्ही विक्री येथे ठेवू आम्ही किती विक्री करणार आहोत आम्ही बाजारात विक्रीची योजना आखत आहोत की ही रक्कम येथे येईल मग तुम्ही इथे लिहा क्लोजिंग स्टॉक खरेदी करा बरोबर आपण ठेवू इच्छित माल तसेच समाप्त वस्तूंचा किती बंद स्टॉक आहे म्हणजे आपण येथे ठेवू इच्छित कच्चा माल याचा अर्थ असा की ही एकूण आवश्यकता आहे जर आपण येथे पहाल तर येथे जे काही रक्कम येईल जे आमची एकूण आवश्यकता असेल आम्हाला या काळात बरेच उत्पादन घ्यायचे आहे हे आम्हाला बर्याच माध्यमावर विकायचे आहे आता बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या बहुतांश उत्पादनासाठी आणि अंशतः क्लोजिंग स्टॉक म्हणून कायम ठेवल्यामुळे आपल्याकडे येथे सर्व खर्च असतील ज्यास आपण भौतिक खर्च कामगार खर्च आणि इतर ओव्हरहेड्स असे संबोधता खर्च ओव्हरहेड खर्च हे खर्च येथे ठेवले जातील आणि जेव्हा आपण या दोन्ही बाजूंना संतुलित करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही म्हणाल की एकूण नफ्यात माझा हा नफा होईल तर इथे निव्वळ नफा येथे येतो आणि मग तुम्ही इतर अप्रत्यक्ष खर्चासाठी पगार सामान्य खर्च जसे प्रशासकीय खर्च सर्व काही स्थिर ठेवता मग तुम्ही हा सगळा खर्च समायोजित केलात तर शेवटी तुम्ही निव्वळ नफा मोजाल आपण कर देखील समायोजित करता तेव्हा कर नंतर ऑपरेटिंग नफा तर संपूर्ण प्रकरणात याचा अर्थ असा आहे की एकदा आपण विक्रीचे बजेट तयार केले आपण यादीचे बजेट तयार केले की आपण परिचालन खर्च अंदाजपत्रक तयार करत आहोत तर शेवटी बजेट नफा आणि तोटा खाते तयार करणे खूप सोपे आहे आणि हे ऑपरेटिंग बजेटचे अंतिम उद्दीष्ट आहे आम्ही व्यावहारिकदृष्ट्या हे अर्थसंकल्प स्वतः तयार करू विक्री अर्थसंकल्प आम्ही तयार करू आम्ही यादी तयार करणार बजेट खरेदी बजेट खरेदी वितरण बजेट ज्या सर्व बजेट आपण तयार करू आणि मग विक्रीचे अंदाजपत्रकही तयार करू आणि शेवटी कसे करायचे ते आपण शिकू नफा आणि तोट्याचे अंदाजपत्रक तयार करणे हे सर्व पुढच्या येणाऱ्या वर्गात आपण पाहू आणि अर्थसंकल्पीय नियंत्रणाबाबत मी पुढील वर्गात चर्चा करेन खूप खूप धन्यवाद